जसे की मी तुम्हाला मागील व्याख्यानात सांगितले आहे सरफेस ऍनालिसिस म्हणजेच पृष्ठभागाचे परीक्षण करण्यासाठी सर्वात सोपी आणि परिपूर्ण अशी पद्धत म्हणजे एक्स पी एस आणि एक्स पी एस चा अर्थ एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी असा होतो तर हा स्पेक्ट्रोस्कोपीचा एक प्रकार आहे यात इतर स्पेक्ट्रोस्कोपीप्रमाणे प्रकाशकिरणांचा वापर केला जातो तर सोप्या भाषेत समजवायचे झाले तर यात ज्या सबस्ट्रेट चे परीक्षण करायचे आहे त्याला त्यावर एक प्रकारची तेजस्वी ऊर्जा म्हणेजच रॅडीएन्ट एनर्जी वापरून प्रकाशमान केले जाते यावेळी तुम्हाला याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरणात जाण्याची आवश्यकता नाही आता यामुळे काय होईल ते आपण समजू या तर यासाठी मी एका आकृतीचा वापर करतो जेणे करून हे समजणे सोपे जाईल समजा इथे एक सबस्ट्रेट याप्रमाणे आहे आणि या सबस्ट्रेटमध्ये हे निरनिराळ्या रंगांचे घटक आहेत जे दर्शविण्यासाठी मी लाल निळा हिरवा हलका हिरवा गुलाबी आणि जांभळा याप्रमाणे रंगांचा वापर करतो स्पष्टपणे दिसण्यासाठी मी या ठिपक्यांना थोडे गर्द करतो तर अश्या प्रकारे हा सरफेस निरनिराळ्या घटकांच्या मिश्रणाने बनला आहे तर नेमके सांगायचे झाले तर इथे ६ वेगवेगळे रंग वेगवेगळे अणू किंवा घटक दर्शवितात जे की सबस्ट्रेटवर हजर आहेत आता यांना वेगवेगळी नावे देऊया तर समजा या निळ्या रंगाला मी सिलिकॉन म्हणेल गडद हिरव्या रंगाला कार्बन लाल रंगाला नायट्रोजन हलक्या हिरव्या रंगाला लिथियम हे फक्त तुम्हाला सोपे करून समजावण्यासाठी मी इथे अश्या प्रकारे सांगतोय तर हलका गुलाबी रंग म्हणजे समजा हायड्रोजन आहे आणि हा ऑक्सिजन आहे आता यावर उभरत्या किरणांचा वापर करून याला प्रकाशमान केले जाते हे कसे केले जाते याबद्दल याठिकाणी जास्त विचार करू नका तर अश्या प्रकारे हे सरफेस प्रकाशित झाल्यामुळे जे काही घटक या पृष्ठभागावर असतील ते सर्वात वरच्या थरातील इलेक्ट्रॉन्स ला बाहेर फेकतील आणि असा बाहेर फेकला जाणारा प्रत्येक इलेक्ट्रॉन याला मी प्रत्येक घटकाला किंवा अणूला आपण दिलेल्या रंगांच्या साह्याने दाखवतो तर अश्या प्रकारे बाहेर फेकल्या जाणाऱ्या या प्रत्येक इलेक्ट्रॉनला विशिष्ठ कायनेटिक एनर्जी असते प्रत्येक प्रकारच्या अणुंमधून बाहेर पडणाऱ्या इलेक्रॉन्सची ऊर्जा वेगवेगळी असते इथे आपण निरनिराळ्या अणूंना निरनिराळे रंग दिले आहेत तर आता जर का या इथे एक डिटेक्टर असेल जो की या निरनिराळ्या गतींची गणना करू शकेल तर तो तुम्हाला समजा १ २ ३ ४ ५ ६ असे ६ प्रकारचे निरनिराळे संकेत देईल याला आपण सिक्स डिफरंट एनर्जी सिग्नेचर्स असे म्हणूया आणि जर का तुम्ही यासाठी आधीच मूलभूत गणना म्हणजेच बेस कॅल्क्युलेशन्स केलेले असेल म्हणजेच समजा तुमच्याकडे संदर्भासाठी लायब्ररी असेल तर लायब्ररी कशी तयार कराल ते मी सांगतो तर तुम्ही अगदी अश्याच प्रकारचा प्रयोग वेगळ्या परिस्थितीत करा उदाहरणास्तव समजा की तुमच्याकडे आपण विचारात घेतलेले हे शुद्ध घटक आहेत तर अगदी आधी सांगिल्याप्रमाणे तोच प्रयोग हे घटक घेऊन पुन्हा करा म्हणजेच या घटकांना विशिष्ठ अश्या किरणांनी प्रकाशित करा असे केल्याने हा प्रत्येक घटक एक विशिष्ट गतिने इलेक्ट्रॉन्स ला बाहेर टाकेल अश्या प्रकारे तुमच्याकडे प्रत्येक घटक आणि त्याच्या इलेक्ट्रॉन्सची गती दर्शविणारा एक तक्ता तयार होऊन जाईल तर हा तक्ता म्हणजेच निरनिराळ्या घटकांची ई व्हॅल्यू म्हणेजच एनर्जी व्हॅल्यूची नोंद असलेला तुमचा संदर्भ किंवा लायब्ररी होय तर अश्याप्रकारे जर तुमच्याकडे प्रत्येक घटकाच्या या किमती असतील तर तुम्ही त्यावरून या सबस्ट्रेट साठी गणना करून तपासू शकता की तुम्ही अभ्यासत असलेल्या सबस्ट्रेट मध्ये कोणकोणते घटक आहेत तर अश्या प्रकारे तुम्ही आपल्या सबस्ट्रेट चे परीक्षण करू शकता आणि हे जाणून घेऊ शकता की तुमच्या सबस्ट्रेटमध्ये कोणते निरनिराळे घटक आहेत अश्या या अतिशय महत्वपूर्ण साधनाचा केमिस्ट बायोकेमिस्ट मटेरियल सायण्टिस्ट प्रत्येकालाच सरफेस केमिस्ट्री समजण्यासाठी फायदा होतो विशेषतः जे लोक इलेक्ट्रोकेमिस्ट्रीशी निगडित सर्वच क्षेत्रांत काम करतात आणि इतर क्षेत्रांत जेथे इलेक्ट्रोड्सचे परीक्षण केले जाते त्यांना याचा फायदा होतो तर तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे आहे की कश्या प्रकारची सरफेस फेनॉमिना आहे सरफेस फेनॉमिना म्हणण्याचा माझा अर्थ असा आहे की जेव्हा आपण एखाद्या सबस्ट्रेट बद्दल बोलतो समजा इथे याप्रकारे हा असा एक सबस्ट्रेट आहे आणि यावर अश्या प्रकारे या सेल्स चिकटलेल्या आहेत तर या दोघांतील सरफेस इंटरॅक्शन बद्दल मी बोलत आहे तर अश्या प्रकारच्या या सरफेस इंटरॅक्शन्स चे अगदी काळजीपूर्वक परीक्षण करणे गरजेचे असते आणि सरफेस ऍनालिसिससाठी हे सर्वात उत्तम असे साधन आहे तर या इथे तुम्ही लक्षात घ्या की आपण पदार्थाच्या मुख्य गुणधर्माबद्दल बोलत नाही आहोत तर आपण सेल आणि सरफेस यांच्यामधील सरफेस इंटरॅक्शन बद्दल बोलतोय आता हे कुठलेही सरफेस असू शकते आणि इथे यांच्यामधील इंटरॅक्शन मी लाल रंगाने दर्शवत आहे तर आता जोपर्यंत तुम्हाला कुठल्याही पदार्थाच्या सरफेस केमिस्ट्री बद्दल माहिती होत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी तिथे कोणत्या प्रकारची इंटरॅक्शन होत आहे याची अचूक माहिती लागणे अत्यंत कठीण असते कोणत्या घटकाचे कोणत्या घटकासोबत आणि कश्या प्रकारे परस्पर संबंध होत आहे हे जाणून घेण्याचे हे अत्यंत शक्तिशाली आणि अगदी वैशिष्ठ्यपूर्ण असे तंत्र आहे समजा मी इथे या लाल घटकाबद्दल म्हणजेच नायट्रोजन बद्दल बोलतो तर ज्या गतीने निरनिराळे इलेक्ट्रॉन्स नायट्रोजनपासून बाहेर टाकले जातात मग ते कुठल्याही कक्षेतून असोत पण त्यापैकी पुष्कळसे बाहेरच्या कक्षेतून निघतात आणि अर्थातच तुम्ही अजून तपशिलात जाऊन हे सुद्धा जाणून घेऊ शकता इतके शक्तिशाली असे हे तंत्र आहे आणि हे आवर्जून लक्षात ठेवा की ही एक सरफेस फेनॉमिना आहे त्यामुळे तुम्हाला त्या बल्क पदार्थाबद्दल यातून काहीच कळणार नाही आणि आपल्याला इथे त्याची आवश्यकता पण नाही तर बल्क म्हणजे काय तर बल्क म्हणजे समजा हा असा एक पदार्थ आहे तर यातील हा जो भाग मी रेषांनी भरून काढत आहे तो म्हणजे बल्क आणि आपल्याला या बल्क शी काहीच देणे घेणे नाही आपल्याला फक्त या सरफेस वर काय होत आहे म्हणजेच सरफेस रिऍक्शन जाणून घेणे महत्वाचे आहे आणि अर्थातच या इथे इंटरफेस आहे ज्याला समजणे रोचक आहे तर आपण याबद्दल बोलत नाही आहोत तर कुठलीही सरफेस फेनॉमिना विविध घटकांचा शोध घेण्यासाठी अगदी काळजीपूर्वक अभ्यासली गेली पाहिजे कारण की जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही तर एका उदाहरणाने मी तुम्हाला समजावतो समजा तुमच्या सरफेस मध्ये कार्बनचे प्रमाण जास्त आहे तर आता असे सांगून मी तुम्हाला यातील एका बुद्धिकौशल्याबद्दल सांगेल या तंत्राचा वापर करून तुम्ही घटकाचे प्रमाण काढू शकता हे करायला थोडे अवघड आहे पण तुम्ही तुमच्या पदार्थात असलेल्या कार्बन नायट्रोजन आणि इतर सर्व घटकांचे अगदी अचूक प्रमाण शोधून काढू शकता आणि जर तुम्ही असे करू शकला तर तुम्ही एक गुणोत्तर विकसित करू शकता जसे की समजा जर मी म्हटलो की सी चे एन शी सिलिकॉन शी आणि लिथियम शी असलेले प्रमाण हे उदाहरण आकड्यांमध्ये बघूया समजा हे ५१२१२ किंवा १ किंवा अजून काहीतरी एवढे आहे तर अश्या परिस्थितीमध्ये अश्या सबस्ट्रेट चे कोटिंग केल्यावर मला त्या पदार्थाच्या सरफेस वर अश्या गुणोत्तराच्या प्रमाणात विविध घटक असल्याची अचूक माहिती मिळू शकेल तर अश्या प्रकारे तुम्हाला प्रत्येक सब्स्ट्रेटवर किंवा सरफेसवर उपलब्ध असलेल्या घटकाचा केवळ क्वालिटेटिव्ह एस्टीमेटच मिळत नाही तर क्वांटिटेटिव्ह एस्टीमेट सुद्धा मिळतो तर हे एक असे परिणामकारक साधन आहे की जे सहसा बायोलॉजिस्ट जास्त वारंवारतेने वापरत नाहीत पण जे लोक अगदी गहनतेने सेल कल्चरचा अभ्यास करतात त्यांना हे तंत्र नक्कीच आवडेल याव्यतिरिक्त जेव्हा आपण इतर प्रकारच्या ऍनालिसिसबद्दल बोलत होतो तेव्हा आपण कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट बद्दल देखील बोललो होतो हे कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट एका विशिष्ठ प्रकारच्या यंत्राने केले जाते ज्याला की गोनिओमीटर असे म्हणतात आणि अर्थातच आपण ऍटोमिक फोर्स मायक्रोस्कोपीबद्दल बोललो होतो जर सरफेस ऍनालिसिस करायचे असेल तर ए एफ एम चा संच असणे आवश्यक आहे तर आता जर का सारांश बघितला तर ए एफ एम च्या साह्याने फिजिकल सरफेस ऍनालिसिस केले जाते कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट च्या साह्याने पाण्याच्या किंवा तत्सम पदार्थाच्या सान्निध्यात मटेरियलचे इंटरॅक्टिव्ह बिहेविअर आणि सरफेस ऍनालिसिस हे दोन्ही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह प्रकारचे करता येते तर एकदा का तुम्ही सफरेस चे ऍनालिसिस केले किंवा हे जाणून घेतले की सरफेस चे ऍनालिसिस कोणत्या साधनांच्या साह्याने करतात तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची एखाद्या समस्येवर तोडगा काढण्याची किंवा संशोधन करण्याची क्षमता किती वाढलेली असेल तर आता जर का मी तुम्हाला एक असे मटेरियल दिले हे न बघता की तुम्हाला त्या पदार्थाचे गुणधर्म माहित आहेत किंवा नाहीत समजा तुम्हाला एखादे कुठलेही पदार्थ काम करण्यासाठी मिळाले तर तुम्ही शास्त्रीय पद्धतीने त्याला कसे पुढे न्याल किंवा कसे त्यावर प्रयोग कराल हे सांगतो तर सर्वप्रथम तुम्ही वेगवेगळ्या प्रमाणात तो पदार्थ घेऊन अर्थातच त्याची विरघडण्याची क्षमता बघाल अर्थातच आपण इथे असे मानून चालत आहोत की ते पाण्यात विरघळणारे असेल किंवा जरी पाण्यात विरघळणारे नसेल तरी तुम्हाला प्रयोग करता येईलच फक्त तुम्हाला हे बघावे लागेल की ते कोणत्या विद्रावकात विरघळेल आणि मग तुम्ही त्याचे द्रावण घ्याल आणि ते सरफेस वर टाकून बघाल जर का ते पाण्यात विरघडले नाही तर नॉन अक्यूएस सॉल्व्हन्ट मध्ये नक्कीच विरघळेल यात काही अडचणच नाही आणि तरी सुद्धा तुम्ही आपला प्रयोग अर्थातच करू शकता आणि ते सेल कल्चरच्या नव्हे तर वेगळ्या अनुप्रयोगासाठी फायद्याचेच ठरेल पण इथे मुद्दा हा आहे की तुमच्या अनुप्रयोगाचा हेतू काहीही असला तर यामुळे काहीही फरक पडत नाही कारण तुम्ही हे तंत्र ज्या ठिकाणी जाल तिथे तिथल्या परिस्थितीच्या अनुरूप असे काम कराल आणि आपली वैज्ञानिक वाटचाल सुरु ठेवाल तर इथे महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्हाला याची कल्पना असायला हवी की तुमच्याकडे सरफेस चे परीक्षण करण्यासाठी कोणकोणती साधने आहेत आणि निश्चितच ही तीन अत्यंत महत्वाची अशी साधने आहेत तर तुम्ही सरफेस ला कोट करा म्हणजेच आवरण घाला आणि आवरण घालतांना ज्या पदार्थाचे आवरण घालणार आहेत तो पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणात घ्या समजा या परिस्थितीत मी १२३आणि ४ अश्या चार प्रमाणात हा पदार्थ घेतला आपला पदार्थ हा पाण्यात विरघडणारा असल्यामुळे त्याचे द्रावण तयार करणे सोपे जाईल आता मी ए एफ एम ने परीक्षण करेल तर माझ्याकडे चार वेगवेगळी ए एफ एम छायाचित्रे असतील आणि यानंतर यावर मी गोनिओमीटर ने परीक्षण करेल किंवा कॉन्टॅक्ट अँगल ऍनालिसिस करेल अश्याप्रकारे मला कळेल की फरक काय पडला अर्थातच पडला असेल तर आता माझे मत असे आहे की प्रमाण वाढविल्यामुळे एकतर हायड्रोफिलिसिटी बदलेल किंवा हायड्रोफोबिसिटी बदलेल दुसरी मान्यता अशी असू शकेल की काहीच बदलणार नाही तुम्ही या दोन्ही मान्यता एका सोप्या प्रयोगाने पडताळून पाहू शकता समजा एका विशिष्ठ प्रमाणातील पदार्थाचे द्रावण आपण सरफेस वर टाकले तर काय होईल हे आपण बघणार किंवा समजा अमुक प्रमाणातील द्रावण सरफेस वर असेल तर काय होईल हे आपण बघणार किंवा अजून वेगळ्या प्रमाणाचे द्रावण असेल तर काय होईल ते आपण बघणार अश्या प्रकारे निरनिराळ्या प्रमाणावर तुम्हाला निरनिराळ्या इंटरॅक्शन्स होतांना दिसतील तर यानंतर आपण सरफेस केमिकल ऍनालिसिस करू ज्यामुळे आपल्याला सरफेसवर कोणकोणते अणू आहेत किंवा कोणकोणत्या घटकांचे अणू आहेत हे कळेल आणि यामुळे तुम्हाला कळेल की कोणत्या प्रकारच्या सर्व संभावित इंटरॅक्शन्स सेल्स सोबत होऊ शकतात तर आता इथून पुढे आपण वापरणार असलेल्या किंवा लोकांद्वारे वापरण्यात येणाऱ्या विभिन्न प्रकारच्या एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स बद्दल चर्चा करणार आहोत इथे मला असे वाटते की तुम्ही सर्वांनी भान ठेवायला पाहिजे किंवा मी विनंती करतो की कृपया लक्षात असू द्या की तुमच्याकडे सरफेस चे परीक्षण करण्यासाठी कोणकोणती साधने आहेत अजून काही बदलांसोबत आपण पुढील व्याख्यानात ही चर्चा पुढे नेऊया